तर इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स I च्या व्याख्यानात पुन्हा स्वागत आहे आणि हे व्याख्यान क्रमांक 19 आहे आणि आज आपण दोन व्हेरिएबल्सच्या मॅक्सीमा आणि मिनीमा फंक्शन बद्दल चर्चा सुरू ठेवू आणि विशेषतः आज आपण काही वैशिष्ट्यपूर्ण समस्या पाहू जिथे आपण कल्पना लागू करू ज्यावर आधीच्या व्याख्यानात चर्चा केली होती तर फक्त आठवण्यासाठी शेवटच्या व्याख्यानात आपण लोकल एक्स्ट्रीमाची तपासणी केली आणि त्या पुरेशा अटी आणि आवश्यक अटी होत्या म्हणून आपल्याला पहिले सर्व क्रिटिकल पॉईंट्स शोधावे लागतील आणि ते क्रिटिकल पॉईंट्स आपण ही समीकरणे सोडवून मिळवू तर x च्या संदर्भात चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह हे 0 ला सेट केले जाईल आणि y च्या संदर्भात चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह हे 0 ला सेट केले जाईल आणि नंतर सर्व पॉईंट्स जे या समीकरणाला समाधानी करतात त्या दोन समीकरणाचे आपण निराकरण करू तर ते क्रिटिकल पॉईंट्स असतील आणि नंतर प्रत्येक क्रिटिकल पॉईंटसाठी आपण मूल्यमापन करू हे नोटेशन r आहे आपण x च्या संदर्भात प्रत्येक क्रिटिकल पॉईंटला सेकंड डेरिव्हेटिव्हसाठी वापरले आहे आणि नंतर s येथे मिक्स्ड डेरिव्हेटिव्ह आहे आणि t जे हे या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह आहे आणि नंतर ओळखण्यासाठी आपल्या असे लक्षात आले की जर हे तर हे पॉझिटिव्ह आहे आणि निगेटिव्ह आहे तर आपल्याकडे मॅक्सिममचा पॉईंट आहे आणि जर पॉईंटला जर आपल्याकडे पुन्हा पॉझिटिव्ह आहे आणि पॉझिटिव्ह आहे तर हा मिनिममचा पॉईंट आहे त्याचप्रमाणे हा निगेटिव्ह आहे तेव्हा हा सॅडल पॉईंट येतो आणि जर हे 0 असेल तर ही सेकंड डेरिव्हेटिव्हची चाचणी अयशस्वी ठरते आणि पुढील तपासणीसाठी आपल्याला इतर मार्गाने जावे लागेल तर येथे समस्येवर चर्चा करूया तर आपल्याला फंक्शन चा लोकल एक्स्ट्रीमा शोधायचा आहे म्हणून आपल्याला ची गणना करावी लागेल तर हा जर आपण याला x सोबत y ला स्थिर ठेवून डिफरन्शियेट केले तर आपल्याकडे ही फर्स्ट टर्म असेल त्याला तसेच ठेवू तो प्रोडक्ट रुल आहे आणि नंतर येथे आपण डिफरन्शियेट करू म्हणून आणि नंतर चे डेरिव्हेटिव्ह जे x च्या संदर्भात आणि नंतर प्लस असेल तर येथे हे आहे या फर्स्ट टर्म चे डेरिव्हेटिव्ह आणि नंतर येथे आहे आणि नंतर ही टर्म येथे या x सोबत आपण कॉमन घेऊ शकतो मुळात हा आपण कॉमन घेऊ शकतो आणि नंतर या फर्स्ट टर्म पासून आपल्याला हे मिळेल तर वजा चिन्हासोबत कारण तिथे वजा होते आणि येथे आपण आधीच घेतला आहे आणि हे एक्स्पोनेन्शियल फंक्शन तर येथे आपल्याला 4 मिळेल तर x च्या संदर्भात फंक्शन चे ते फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आहे जे येथे लिहले आहे आणि हे एक्स्पोनेन्शियल फंक्शन आहे त्याचप्रमाणे आपण y च्या संदर्भात फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळवू शकतो तर आता येथे आपण y सोबत डिफरन्शियेट करू पुन्हा प्रोडक्ट रुल लागू होईल म्हणून आपल्याला आता मिळेल आणि येथे समान एक्स्पोनेन्शियल फंक्शन आणि ती अतिरिक्त टर्म आहे आणि ही दोन समीकरणे सोडवून आपल्याला क्रिटिकल पॉईंट्स मिळू शकतात म्हणून त्या समीकरणांना आपण 0 ला सेट करू त्या प्रकरणात आपल्याला या पहिल्या समीकरणातून मिळेल कारण एक्स्पोनेन्शियल हा 0 असू शकत नाही म्हणून एकतर ला 0 असावे लागेल किंवा ही टर्म या कंसात 0 असायला पाहिजे तर तर आपण असे गृहीत धरू की हा 0 आहे तर जेव्हा हा 0 आहे हे कोणत्याही पॉईंट ला हा बरोबर 0 कोणत्याही साठी हे 0 होईल तर आपल्याकडे बरोबर 0 आहे जो या ला सेट केला जाऊ शकतो आणि आता जेव्हा हा 0 आहे तर येथून आपल्याला या टर्मला 0 बनविण्यासाठी दोन शक्यता मिळतात एकतर हा 0 असेल त्याबाबत सुद्धा ही टर्म 0 असेल किंवा येथे जेव्हा आपण हा 0 ला सेट करतो तेव्हा आपल्याला हे बरोबर 0 मिळते कारण तिथे ला 0 म्हटले जाते म्हणून आपल्याकडे 0 आहे जिथे आपल्याला हा 1 बरोबर मिळेल म्हणून या प्रकरणात जेव्हा आपण सेट करतो तिथे आपल्याकडे दुसऱ्या समीकरणाला 0 ला सेट करण्यापासून दोन शक्यता आहेत बरोबर हे 0 ला सेट केले जाईल आपण याला 0 करू किंवा या सोबत जर आपण बरोबर घेतले तर ते सुद्धा 0 असेल तर मूलतः आपल्याला तीन पॉईंट्स मिळत आहेत मुळात a हा 1 पॉईंट होता आणि नंतर पॉईंट आणि तर येथे तीन पॉईंट्स आहेत जे या आणि ला या शक्यतेबरोबर 0 करतात आणि आता आपल्याकडे अजून एक आहे म्हणून जर बरोबर 0 आहे तर दुसऱ्या समीकरणापासून जे या डेरिव्हेटिव्हला 0 बनवत आहे पहिल्यापासून आता आपल्याला मिळू शकते जेव्हा आपण येथे ला 0 सेट करतो तर आपल्याकडे बरोबर 0 असेल म्हणून आपल्याला बरोबर मिळेल तर सोबत हे इतर पॉईंट्स आहेत म्हणून आपल्याकडे आणि आहे तर दुसरे पॉईंट्स असतील आणि नंतर आपल्याकडे असेल आणि आता जर आपण या आणि या टर्म ला 0 बनविण्याचा प्रयत्न केला तर पहिल्या समीकरणापासून आपल्याला काय मिळेल आपल्याला 4 बरोबर मिळत आहे तर दुसऱ्या समीकरणापासून आपल्याला मिळत आहे बरोबर म्हणून जर आपण जवळून पाहिले तर येथे जर आपण हा 4 कॉमन घेतला तर उजव्या बाजूला तिथे 1 बाय 4 असे हा आहे म्हणून या दोन समीकरणांमधून आपल्याला निराकरण मिळू शकत नाही कारण पहिले समीकरण असे सांगते की बरोबर 4 आहे तर दुसरीकडे दुसरे समीकरण असे सांगते की बरोबर ¼ असेल म्हणून या प्रणालीमधून आपल्याला उत्तर मिळू शकत नाही तर आपल्याला हे सर्व पॉईंट्स मिळाले आहेत एक होता आणि म्हणून हे सर्व पॉईंट्स आपण पुढे तपासणे आवश्यक आहे तर आधी चर्चा केल्याप्रमाणे आपल्याकडे हे 5 क्रिटिकल पॉईंट्स आहेत किंवा पॉईंट्स जिथे दोन्ही समीकरणे निघून गेली आहेत आता आपल्याला प्रत्येक क्रिटिकल पॉईंट साठी यावर चर्चा करायची आहे की तो लोकल मिनिममचा पॉईंट आहे किंवा लोकल मॅक्सिममचा पॉईंट आहे किंवा तो क्रिटिकल पॉईंट आहे तर तिथे आपल्याला पुरेशा अटी वापरायच्या आहेत ज्याबद्दल आपण आधीच चर्चा केली होती म्हणून आता पुढे जाऊ तर आपल्याकडे हा आहे आणि आपल्याला एक्स्ट्रीमासाठी पुढे हे पॉईंट्स तपासण्यासाठी सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळविणे आवश्यक आहे तर पुन्हा आपल्याला या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह मिळवायचे आहे तर पुन्हा आपल्याला याला x च्या संदर्भात डिफरन्शियेट करावे लागेल आणि नंतर आपण ही टर्म मिळवू शकतो कारण आता तिथे अनेक टर्म्स असतील म्हणून जर आपण मी तुम्हाला या साठी दाखवतो पुढील आपण सरळसरळ लिहू म्हणून येथे पुन्हा प्रोडक्ट रुल लागू होईल तर येथे आपण करू आपण पहिले फंक्शन म्हणून घेऊ आणि नंतर च्या संदर्भात दुसऱ्याचे डेरिव्हेटिव्ह घेऊ तर ते 4 असेल आणि नंतर येथे आपल्याकडे वजा a असेल आणि नंतर येथे तर च्या संदर्भात आणि नंतर प्लस म्हणून येथे हे 2 वेळा असेल पुन्हा ही टर्म आणि असेल आणि या फर्स्ट टर्मला आपण डिफरन्शियेट करू तर ते असेल आणि नंतर जेव्हा आपण हे डिफरन्शियेट करू तर ही टर्म असेल म्हणून या प्रकरणात आपण हा कॉमन घेऊ येथून आपल्याकडे आहे येथे आपण हा कॉमन घेतला आहे म्हणून आपल्याला हा मिळेल तर येथे हा 4 आहे म्हणून नंतर आपल्याकडे येथे आहे आणि नंतर आपल्याकडे हे असेल आणि याची काळजी आधीच घेतलेली आहे तर येथे हा तिथे होता म्हणून आपल्याकडे टर्म आहे आणि नंतर येथे हा आहे तर तिथे x 4 असेल नंतर आपल्याकडे ही टर्म आहे तर आणि नंतर हा आहे जो बनवतो नंतर आपल्याकडे आहे तर आपल्याकडे आणि नंतर आपल्याकडे ही टर्म या सोबत आहे म्हणून हे डेरिव्हेटिव्ह आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह च्या संदर्भात जे आधीच तिथे लिहले आहे आणि नंतर आपल्याला इतर डेरिव्हेटिव्हस् ची सुद्धा गणना करावी लागेल तर मिक्स्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तर आणि च्या संदर्भात आणि नंतर सुद्धा वेळा च्या संदर्भात डेरिव्हेटिव्ह आहे तर येथे आपल्याकडे आधीच्या स्लाईड पासून आहे आणि नंतर आपण याला च्या संदर्भात डिफरन्शियेट करू शकतो येथे कल्पना ज्याबद्दल आपण वर चर्चा केली आहे तर येथे आपल्याला ही टर्म मिळेल आणि नंतर च्या संदर्भात मिळविण्यासाठी च्या संदर्भात पुन्हा आपल्याला डिफरन्शियेट करावे लागेल म्हणून हा आहे आणि जेव्हा आपण याला हा मिळविण्यासाठी डिफरन्शियेट करतो आपल्याला ही टर्म मिळेल आता एक्स्पोनेन्शियल फंक्शन आणि हे एक्सप्रेशन तर आता आपल्याकडे तीन समीकरणे आहेत हे तीन एक्सप्रेशन्स साठी आहे तर येथे साठी आणि नंतर आपल्याकडे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे मिक्स्ड डेरिव्हेटिव्ह आणि नंतर आपल्याकडे च्या संदर्भात सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे तर या डेरिव्हेटिव्हस् च्या मदतीने आपण पुढे हे तपासू की हा मॅक्सिममचा पॉईंट आहे किंवा तो मिनिममचा पॉईंट आहे किंवा तो सॅडल पॉईंट आहे तर आता आधी चर्चा केल्याप्रमाणे आपल्याकडे आणि ही तीन एक्सप्रेशन्स आहेत म्हणून आता आपण या पॉईंट्सला ओळखू तर पहिला पॉईंट लक्षात ठेवा तो होता म्हणून या पॉईंटला आपण आणि ची गणना करू तर साठी हे जेव्हा आणि दोन्ही 0 आहे तेव्हा आहे म्हणून तिथे आपल्याकडे 0 टर्म आहे तर आपल्याकडे 4 आहे हा हा 1 होतो म्हणून आपल्याकडे हे आहे तर हा आहे आणि हा जेव्हा असेल तेव्हा आपण येथे s ठेवतो म्हणून या टर्म्स आता 0 आहेत तर आपल्याकडे आहे परंतु येथे प्रोडक्ट मध्ये आहे तर s हा होईल आणि या प्रकरणात पुन्हा तुमच्याकडे काही शून्य नसलेले क्रमांक असतील म्हणून या सर्व टर्म्स होतील आपल्याकडे तिथे आहे आणि गुणिले तर ते होईल तर आपल्याकडे या पॉईंट ला हा आहे s हा आहे आणि हा आहे ला या सर्व क्रिटिकल मधून आपण पहिला क्रिटिकल पॉईंट घेतला आहे कारण प्रत्येकासाठी आपल्याला हे ओळखावे लागेल की तो मॅक्सिममचा मिनिममचा किंवा सॅडल पॉईंट आहे तर हा पॉईंट आपण या सर्व हायर डेरिव्हेटिव्हस् ची गणना केली आहे आणि नंतर आपल्याला काढायचे आहे तर आणि हे प्रोडक्ट आहे तर आपल्याकडे आहे जे पॉझिटिव्ह आहे आणि लक्षात ठेवा पुरेशा अटींमध्ये आपण पाहिले आहे की जर हे पॉझिटिव्ह असेल जेव्हा हा पॉझिटिव्ह असेल तर हा लोकल मिनिममचा पॉईंट आहे तर आपल्याला हा लोकल मिनिममचा पॉईंट मिळाला आहे तर फंक्शन ला लोकल मिनिमम आहे आणि आता आपण इतर पॉईंट्सला गृहीत धरू म्हणून दुसऱ्या पॉईंट साठी हा दुसरा आणि तिसरा पॉईंट तर 0 प्लस हाफ आणि 0 वजा हाफ हा इव्हन पॉवर असलेल्या सर्व एक्सप्रेशन्स मध्ये आढळतो तर आपण या एकत्र हाताळू शकतो कारण तर जेव्हा आपण तिथे प्लस चिन्ह किंवा वजा चिन्ह घेतो तेव्हा पॉवर इव्हनला समान संख्या असेल तर हे दोन पॉईंट्स आपण एकत्र गृहीत धरू शकतो तर आता आपण पॉईंट क्रमांक 2 आणि पॉईंट क्रमांक 3 बद्दल चर्चा करत आहोत म्हणून 0 आणि तर या प्रकरणात आपल्याला पुन्हा हा मोजावा लागेल तर हा 0 आहे तर या टर्म्स तर आपल्याला 2 वेळा काय मिळेल तर हा 2 वेळा आणि नंतर आपल्याकडे एक्स्पोनेन्शियल फंक्शन हा 0 आहे आणि हा आहे तर येथे तुम्हाला मिळेल आणि नंतर येथे 4 आहे नंतर वजा हा 0 आहे येथे सुद्धा आहे फक्त टर्म तशीच असेल तर येथे आपल्याकडे असेल आणि नंतर येथे सुद्धा हा 0 होईल तर येथे आपल्याला काय मिळते आणि नंतर येथे म्हणून हे दोन सुद्धा रद्द होतील म्हणून आपल्याला मिळेल ते आहे ते या पॉईंट ला चे मूल्य आहे तर ते आहे त्याचप्रमाणे आता आपण हा आणि सुद्धा केवळ या 0 आणि ला बदली ठेवून मोजू शकतो तर जेव्हा आपण या मध्ये बदली करून ठेवू तिथे ही टर्म आणि आहे येथे प्रोडक्ट मध्ये जेव्हा हा 0 आहे संपूर्ण टर्म 0 होईल तर s हा सरळ 0 आहे आणि पुन्हा आपल्याला हा येथे बदली करून ठेवण्याची आवश्यकता आहे आणि या सर्व टर्म्स या 2 टर्म्स मध्ये असेल म्हणून त्या निघून जातील आणि येथे आपल्याकडे हा आहे तर या टर्म्स जेव्हा आपण सोडवतो तेव्हा आपल्याला हे आणि हे मिळेल तर जेव्हा आपण हे प्रोडक्ट करतो तर तिथे वजा चिन्ह आहे सोबत आपल्याला हे मिळेल म्हणून या वेळेस आता हा निगेटिव्ह आहे तर निगेटिव्ह म्हणजे पुरेशा अटींनुसार आता हा सॅडल पॉईंट असेल तर हे पॉईंट क्रमांक 2 आणि पॉईंट 3 आणि ते दोन्ही सॅडल पॉईंट्स आहेत आपल्या पुरेशा अटींसोबत आपण हे ओळखू शकतो की हे दोन्ही सॅडल पॉईंट्स आहेत आता येथे शेवटी आपल्याकडे हे दोन्ही पॉईंट्स पुन्हा आपण एकत्र हाताळू शकतो कारण सुध्दा पॉवर मध्ये आढळतो एकतर स्क्वेअर किंवा आपल्याकडे 4 आहे म्हणून हे मूल्य जर आपण अधिक किंवा वजा घेतले तरी समान असेल तर जेव्हा आपण ला मोजू म्हणून आपल्याला च्या जागेवर येथे ठेवावे लागेल म्हणून या दोन टर्म्स 0 ला जातील आणि नंतर येथे आपल्याकडे पुन्हा हे e पॉवर असेल हे 0 आहे आणि नंतर तिथे तुमच्याकडे 1 आहे तर पुन्हा समान तर जे डीनॉमिनेटरला येईल आणि नंतर याचे सरलीकरण केल्यानंतर आपल्याला 16 मिळेल तर येथे हा आहे आणि s हा 0 आहे कारण येथे हा एक्सप्रेशन मध्ये आहे म्हणून आपल्याला 0 मिळेल आणि येथे या एक्सप्रेशन पासून हा होईल तर पुन्हा हे आपल्याला शोधावे लागेल आणि या प्रकरणात तर येथे पुन्हा आपल्याला पॉझिटिव्ह मिळतो तर आणि आता या च्या चिन्हावर अवलंबून आपण हे ठरवू शकतो की हा पॉईंट मॅक्सिमम आहे किंवा मिनिमम आहे तर या प्रकरणात हा निगेटिव्ह आहे आणि लक्षात ठेवा जेव्हा हा पॉझिटिव्ह असतो आणि हा निगेटिव्ह असतो तेव्हा आपल्याकडे मॅक्सिममचा पॉईंट असतो म्हणून या बाबतीत हे दोन पॉईंट्स आणि हे लोकल मॅक्सिममचे पॉईंट्स आहेत आणि आता आपण पुढील समस्येकडे वळू जी येथे हे फंक्शन बरोबर y स्क्वेअर प्लस x स्क्वेअर y आणि प्लस x 4 आहे आपल्याला चार लोकल एक्स्ट्रीमा वर चर्चा करायची आहे म्हणून या प्रकरणात आपण पुन्हा फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह मोजू जे बरोबर येथे आहे आणि येईल आणि नंतर आपल्याकडे च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे तर येथे तर आपल्याकडे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे आणि स्टेशनरी पॉईंट्स मिळविण्यासाठी म्हणून आपल्याला ही 2 समीकरणे सोडवावी लागतील ते म्हणजे बरोबर 0 आहे आणि हे बरोबर 0 आहे तर येथून आपल्याकडे हे आहे आणि बरोबर 0 आहे आपल्याला ते मिळेल जेव्हा आपण शून्य ला सेट करू याचा अर्थ असा बरोबर 0 आहे म्हणून या दोन समीकरणांमधून आपल्याला सर्व पॉईंट्स मिळवावे लागतील जे या दोन समीकरणांना समाधानी करतात तर पहिल्यापासून त्वरित आपल्याला असे दिसते की बरोबर 0 कमीतकमी तिथे एक पॉईंटला समाधानी करते येथे बरोबर आहे जे याला समाधानी करते तर या संबंधित जेव्हा बरोबर 0 आहे येथे दुसऱ्या समीकरणापासून चे मूल्य काय असेल कारण आपण सर्व पॉईंट्स पाहत आहोत जे दोन्ही समीकरणांना समाधानी एकत्रितपणे समाधानी करतात तर येथे बरोबर 0 हे याला 0 करते आणि नंतर जेव्हा हा 0 आहे म्हणून दुसऱ्या समीकरणात सुद्धा 0 असणे आवश्यक आहे तर आपल्याला हा 1 पॉईंट मिळाला आहे आता बरोबर 0 आहे आणि y बरोबर 0 आहे आता आपल्याला हे सुद्धा पहायचे आहे की इतर कोणती शक्यता आहे का जी या दोन टर्म्सला 0 बनवते तर येथे एकतर असेल किंवा येथे दुसरी टर्म 0 आहे याचा अर्थ असा की ते हे 0 आहे आणि यासोबत हे 0 असणे आवश्यक आहे तर पुन्हा या समीकरणांमधून आपल्याला दिसते की फक्त क्रमांक जो फक्त या पॉईंट ला समाधानी करतो जो या दोन समीकरणांना समाधानी करतो बरोबर 0 आणि हे बरोबर 0 आहे पुन्हा फक्त हा पॉईंट आहे तर आपल्याला इतर कोणताही पॉईंट मिळत नाही तर म्हणून या प्रकरणात स्टेशनरी पॉईंट आहे तर या पॉईंटला आता आपल्याला ओळ्खण्याबद्दल चर्चा करायची आहे की हा लोकल मॅक्सिमम चा पॉईंट आहे किंवा लोकल मिनिममचा पॉईंट आहे म्हणून त्यासाठी आपल्याला आता सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हस् मोजावे लागतील तर तर आता काय असेल तर हा होता तर हा पुन्हा च्या संदर्भात होईल म्हणून आपल्याला मिळेल आणि आपल्याला येथे मिळेल आणि पॉईंट्स ला म्हणून येथे पुन्हा आपल्याकडे आणि टर्म आहे तर हे 0 होईल आणि जर येथे आपण ला मोजले जे सुद्धा आवश्यक आहे तर y च्या संदर्भात येथे आपल्याला टर्म मिळेल आणि नंतर आपल्याला 2 मिळेल कारण येथे जेव्हा आपण च्या संदर्भात डिफरन्शियेट करू तेव्हा तिथे आपल्याला 2 मिळेल म्हणून आता जर आपण ला मोजले तर हे 0 होईल s हे मिक्स्ड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह पॉईंट ला ते सुद्धा 0 होईल कारण येथे आहे आणि नंतर या पॉईंटला पुन्हा आहे तिथे आणि टर्म नाही म्हणून हे 2 आहे आणि नंतर आपल्याकडे काय आहे आपल्याला ची गणना करणे आवश्यक आहे म्हणून येथे हा आणि आहे तर हे 0 होईल आणि वजा 0 तर आपल्याकडे हे आहे आणि या प्रकरणात चाचणी अयशस्वी ठरते म्हणून वर आधारित किंवा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह चाचणी वर आपण कोणताही निष्कर्ष काढू शकत नाही आणि आपल्याला निष्कर्ष काढण्यासाठी इतर मार्ग शोधावा लागेल की पॉईंट काय आहे म्हणून ही चाचणी अयशस्वी ठरते परंतु हा पॉईंट आपण सहजपणे ओळखू शकतो की तो मॅक्सिमम मिनिमम किंवा सॅडल पॉईंट आहे जर आता आपण थेट मोजले की कल्पना हा होती म्हणून या च्या चिन्हावर आधारित आपण हे ठरवू शकतो की तो मॅक्सिमम चा पॉईंट आहे किंवा मिनिममचा पॉईंट आहे म्हणून जर तो निगेटिव्ह असेल जर तो निगेटिव्ह असेल याचा अर्थ असा की हा आजूबाजूच्या पॉईंट्स पेक्षा जास्त आहे म्हणून या प्रकरणात आपल्याकडे लोकल मॅक्सिमम आहे जर हा शेजारी पॉझिटिव्ह असेल तर हा स्वाभाविकपणे लोकल मिनिमम चा पॉईंट असेल आणि जर आपण पॉईंट च्या शेजारी चिन्ह बदलले तर आपण असा निष्कर्ष काढू की हा सॅडल पॉईंट आहे म्हणून येथे आता आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह चाचणीमधून न जाता थेट या च्या चिन्हाचे परीक्षण करू तर बऱ्याच प्रकरणांमध्ये हे कार्य करते परंतु काही वेळा थेट फंक्शन पासून या चे चिन्ह लक्षात येणे अवघड आहे तर या प्रकरणात कदाचित हे शक्य आहे तर जेव्हा आपल्याकडे हे आहे हे 0 आहे म्हणून हे असे होईल हा ने बदलला जाईल आणि हे आहे आणि नंतर येथे हा या ने बदलला जाईल म्हणून आपल्याकडे या साठी हे आहे म्हणून आपल्याकडे या चे हे मूल्य या पॉईंट च्या शेजारी आहे आणि नंतर आपण ही टर्म पुन्हा लिहू शकतो म्हणून जर आपण फर्स्ट टर्म कडे पाहिले तर आपल्याकडे आहे तर संपूर्ण स्क्वेअर यातून आपल्याला काय मिळत आहे तर येथे एक टर्म आहे आपण चर्चा करू तर आणि आपल्याकडे टर्म आहे आणि नंतर आपल्याकडे a k h स्क्वेअर टर्म आहे आणि नंतर हे आहे तर हे आणि नंतर येथे आपल्याकडे हा होता म्हणून हे असे असेल की आपण येथे हे 4 मिळविण्यासाठी या 2 टर्म्स एकत्रित करू शकतो आणि नंतर तुमच्याकडे तिथे 1 आहे आणि हे असे होईल तर हे a असेल म्हणून येथे हे आहे ऐवजी आपल्याकडे तिथे 4 आहे म्हणून आणि हे अचूकपणे तिथे हे बनवेल आणि आपल्याकडे आहे आणि आपल्याकडे k गुणिले h स्क्वेअर आहे तर तिथे हे फक्त आहे म्हणून आता ते होईल तर आता येथे आपण या टर्म वर आधारित हे गुणधर्म मिळविण्याचा प्रयत्न करू जे स्पष्ट आहे कारण जेव्हा आणि दोन्ही शून्य नाहीत तर 1 हे 0 असू शकते आपण अजूनही शेजारीच असू परंतु दोन्ही आपण एकत्र 0 ला सेट करू शकत नाही म्हणून जर त्यांच्या पैकी 1 शून्य नसेल उदाहरणार्थ हा शून्य नाही तर आपल्याकडे काहीतरी पॉझिटिव्ह असेल आणि येथे सुद्धा आपल्याकडे पॉझिटिव्ह असेल तिथे हे स्क्वेअर आहे जर हा 0 नसेल तर हे पुन्हा 0 असू शकते म्हणून ही पुन्हा पॉझिटिव्ह टर्म असेल तर जोपर्यंत दोन्ही आणि हे 0 नाहीत ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह असतील याचा काही फरक पडत नाही परंतु ही टर्म येथे साठी एकतर हा शून्य नसेल किंवा हा शून्य नसेल किंवा दोन्ही शून्य नसतील ही टर्म पॉझिटिव्ह राहिल आणि त्याचा अर्थ काय आहे की शेजारी आपण कोणताही पॉईंट घेतला आणि तथापि लहान हा शेजारील भाग आहे हा पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे म्हणून या प्रकरणात जर हे पॉझिटिव्ह आहे याचा अर्थ असा की शेजारी फंक्शन हे जास्त मूल्ये घेत आहे मोठी मूल्ये आणि नंतर हा लोकल मिनिममचा पॉईंट असणे आवश्यक आहे तर ते पूर्वी या प्रकरणात होते कारण चाचणी अयशस्वी होते परंतु ती पुरेशी अट होती तर आपल्याला कोणतीही पुरेशी अट मिळत नाही जी आपल्याला या लोकल मिनिमम बद्दल सांगू शकेल परंतु हे फंक्शन चर्चा करण्यासाठी अतिशय सोपे होते गुणधर्म आणि आपल्या असे लक्षात आले की शेजारी कोणताही पॉईंट असला तरीही हा पॉझिटिव्ह असेल आणि म्हणून हा लोकल मिनिममचा पॉईंट असेल तर आपण अजून एक उदाहरणावर चर्चा करूया येथे ते पूर्वीच्या उदाहरणासारखे आहे म्हणून आपण ला मोजू आणि नंतर पुन्हा स्टेशनरी पॉईंट आणि नंतर आपल्याला असे सापडेल की या प्रकरणात सुद्धा पूर्वीच्या समस्येप्रमाणे तिथे एक स्टेशनरी पॉईंट आहे आणि जेव्हा आपण हा येथून मोजतो आपण 0 ला असू हे 0 होईल कारण टर्म किंवा टर्म तशीच राहील आणि जेव्हा आपण या ला मोजू तेव्हा पुन्हा येथे हे येईल आणि पॉईंट ला हे 0 असेल आणि जेव्हा आपण ला मोजू तेव्हा आपण याला च्या संदर्भात डिफरन्शियेट करू म्हणून आपल्याला 2 मिळेल आणि आधीच्या प्रकरणाप्रमाणे आपल्याकडे आहे तर ही चाचणी पुन्हा अयशस्वी ठरते आणि आपण समान कल्पना वापरू जी आपण याआधी वापरली होती म्हणून आता आपण या ला मोजू शेजारचा पॉईंट वजा हा जे तंतोतंत ते फंक्शन येईल आणि या प्रकरणात येथे आपण पुन्हा थोडे योग्य रीतीने हाताळू तर आपण हे लिहले आहे आणि आणि नंतर आपण पहिल्या दोन टर्म्स मधून कॉमन घेऊ तर येथे आपल्याला मिळेल आणि आणि नंतर येथून आपल्याला मिळेल तर आपल्याकडे गुणिले चे प्रोडक्ट आहे आणि आता या डेल्टा फाय चे चिन्ह कसे ओळखायचे याची चर्चा करू की आपल्याकडे शेजारील सर्व पॉईंट्सला डिफायनाइट चिन्ह पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह किंवा चिन्ह बदलते तर पहिली शक्यता आपण असे घेऊ की जर हा निगेटिव्ह आहे उदाहरणार्थ म्हणून काय आहे याची पर्वा न करता जर हा निगेटिव्ह असेल तर जोपर्यंत हा निगेटिव्ह आहे तोपर्यंत ही टर्म पॉझिटिव्ह असेल येथे टर्म येथे सुद्धा टर्म ही पॉझिटिव्ह असेल म्हणून हा काहीही असला तरीही हा 0 असू शकतो किंवा हा शून्य नसू शकतो परंतु जेव्हा हा निगेटिव्ह असेल तेव्हा हे प्रोडक्ट पॉझिटिव्ह असेल म्हणून आपल्याकडे हा पॉझिटिव्ह आहे या परिस्थितीत जेव्हा हा निगेटिव्ह आहे आता आपण दुसरी परिस्थिती पाहू मुळात या प्रकरणात तो हा सुद्धा किंवा हा शेजारी निगेटिव्ह आहे तुम्ही कितीही जवळ गेलात तरीही बरोबर 0 आहे बरोबर 0 आहे आणि हा निगेटिव्ह असेल तर येथे आपण हे पाहिले की हा 0 पेक्षा कमी साठी पॉझिटिव्ह आहे आणि इतर शक्यतांमध्ये आपण आपला आणि असा निवडू की हा पेक्षा मोठा आणि पेक्षा लहान असेल म्हणून या प्रकारे निवडून आपण आपल्या आजूबाजूला प्रतिबंधित करत नाही आपण या पॉईंटच्या बरेच जवळ जाऊ शकतो म्हणजेच h 0 आणि k 0 पॉईंटला हा मार्ग आहे येथे हा हा पेक्षा मोठा आणि पेक्षा लहान पाहिजे म्हणून जर आपण आपला आणि पॉईंट शेजारी निवडला जो या असमानतेला समाधानी करतो तर काय होईल हा स्क्वेअर पेक्षा लहान आहे तर हा मोठा आहे ही निगेटिव्ह संख्या आहे आणि नंतर हा पेक्षा मोठा आहे म्हणून ही पॉझिटिव्ह संख्या आहे म्हणून हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह त्याला आता निगेटिव्ह करतील तर शेजारी जेव्हा आणि हे या पॉईंट्स ला समाधानी करतात तेव्हा आपल्याकडे हा निगेटिव्ह आहे तर आपल्याला काय दिसून आले की हे मनोरंजक आहे की या पॉईंटच्या शेजारी आपल्या असे लक्षात आले की हा पॉझिटिव्ह आहे आणि हा सुद्धा निगेटिव्ह आहे म्हणून तो या पॉईंटच्या शेजारी चिन्ह बदलत आहे आणि याचा अर्थ असा की हा सॅडल पॉईंट आहे म्हणून पुन्हा येथे आपण हा पॉईंट ओळखू शकतो आणि तो सॅडल पॉईंट येतो आणि जे सेकंड ऑर्डर चाचणी सोबत शक्य नव्हते पण सरळ निरीक्षणात आपण हे शोधू शकतो की हा सॅडल पॉईंट आहे ठीक आहे ही पुन्हा या मॅक्सिमम आणि मिनिममची या फंक्शनची त्रिकोणी प्लेट वर पहिल्या क्वाड्रन्ट मधील जी या 0 ने बाऊंडेड आहे बरोबर 0 आहे बरोबर 0 आहे आणि बरोबर रेषा आहे याची सोपी समस्या आहे तर हा समस्येचा डोमेन आहे येथे बाऊंडेड डोमेन कठीण हे बरोबर आहे बरोबर 0 आहे आणि बरोबर आहे त्या बाऊंडरीज आहेत येथे हा पॉईंट आहे हा पॉईंट आहे तर आता आपल्याला या प्रकरणात इंटेरिअर आणि बाऊंडरी सुद्धा गृहीत धरायची आहे म्हणून जेव्हा आपल्याकडे बाऊंडेड डोमेन असेल तेव्हा आपल्याला हे गृहीत धरावे लागेल कारण हे मॅक्सिमम मिनिमम बाऊंडरीजला अस्तित्वात असू शकतात तर हे इंटेरिअर पॉईंट्स याचा अर्थ असा की आता बाऊंडरी सोडणे म्हणून इंटेरिअर पॉईंट्स ला आपण स्टेशनरी पॉईंट शोधू आणि स्वतंत्रपणे आपण त्याला हाताळू किंवा आपण बाऊंडरीला एक्स्ट्रीमासाठी पाहू म्हणून स्टेशनरी पॉईंट या समस्येसाठी आपण आणि सहजपणे मोजू शकतो आणि ते 1 आणि 1 असे मिळतात म्हणून येथे डोमेन मध्ये किंवा डोमेन च्या इंटेरिअर मध्ये बाऊंडरीला सोडून हा स्टेशनरी पॉईंट आहे म्हणून आपल्याला हा पॉईंट गृहीत धरायचा आहे कारण या इंटेरिअर पॉईंटला आपल्याकडे लोकल एक्स्ट्रीमा आहे परंतु या समस्येमध्ये आपला रस एबसोल्युट मॅक्सिमम आणि मिनिमम शोधण्यात आहे म्हणून निश्चितच या पॉईंटला आपण तपासू की नंतर फंक्शनचे मूल्य काय आहे तर आता आपल्याकडे एक पॉईंट आहे आणि कोणतेही बाऊंडरी पॉईंट्स आपल्याला पहावयाचे नाहीत म्हणून येथे या OA रेषेसोबत हा 0 आहे म्हणून आपण आपला हा 0 म्हणून सेट करू शकतो तर हा असेल आणि x हा 0 ते 9 बदलतो म्हणून ही 1 व्हेरिएबल समस्या आहे आणि आपण च्या संदर्भात डिफरन्शियेट करून पुन्हा क्रिटिकल पॉईंट साठी पाहू शकतो जे बरोबर 1 असे येते तिथे लोकल मॅक्सिमम किंवा मिनिममचा पॉईंट असू शकतो आपल्याला मुळात ओळखण्यासाठी जावे लागत नाही म्हणून तिथे थोडे पॉईंट्स असतील जिथे मॅक्सीमा आणि मिनीमा दिसू शकतात आणि नंतर त्या पॉईंट्सला आपल्याला फंक्शन मूल्य मिळते आणि तिथून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की मॅक्सिमम मूल्य कोणते आहे आणि मिनिमम मूल्य कोणते आहे म्हणून येथे या एकमितीय समस्येमध्ये हा स्टेशनरी पॉईंट आहे तर या एक्स्ट्रीमा साठी शक्य उमेदवार कारण पुन्हा या समस्येसाठी आता आपल्याकडे बाऊंडरी पॉईंट्स 0 आणि 9 आहेत तर आपल्याला पॉईंट्स मध्ये पॉईंट आणि सुद्धा गृहीत धरायचे आहेत हे बरोबर 1 ला आहे जो या समस्येसाठी स्टेशनरी पॉईंट आहे तर आपल्याकडे तीन पॉईंट्स आहेत आपल्याकडे पॉईंट्स आहेत जी या एकमितीय समस्येचे बाऊंडरी आहे आणि येथे आपल्याकडे पॉईंट आहे आणि आपल्याकडे पॉईंट आहे तर हे तीन पॉईंट्स आहेत त्याचप्रकारे या OB रेषेसोबत आपल्याला आता येथे या बरोबर रेषेसोबत शोधायचे आहे आपण फंक्शन मध्ये सेट करू शकतो तर पुन्हा ही एक व्हेरिएबलची समस्या आहे आपल्याला स्टेशनरी पॉईंट शोधायचा आहे आणि या बाऊंडरी सोबत येथे आपल्याकडे आहे हा बाऊंडरी पॉईंट आपण आधीच घेतला होता आपल्याकडे पॉईंट आहे आणि येथून डिफरन्शियेट केल्यानंतर आपल्याला स्टेशनरी पॉईंट असा मिळेल तर आपल्याकडे हे तीन स्टेशनरी पॉईंट्स आहेत मला असे म्हणायचे आहे की एक्स्ट्रीमासाठी तीन उमेदवार आहेत त्याचप्रमाणे आपल्याला पुन्हा या तिसऱ्या बाऊंडरी बरोबर साठी करायचे आहे म्हणून आपण बरोबर गुणिले बदली करून ठेवू तर आपल्याकडे पुन्हा 1 व्हेरिएबलची समस्या आहे आपल्याला तिथे इंटेरिअर पॉईंट पहायचा आहे म्हणून बरोबर 0 आहे आपल्याला फक्त 1 पॉईंट मिळेल जो आणि आहे तर हा तेथील पॉईंट आहे आणि नक्कीच हे बाऊंडरी पॉईंट्स आहेत ज्यांची या समस्येमध्ये आधीच काळजी घेतली आहे तर येथे आपल्याकडे अनेक पॉईंट्स आहेत 7 पॉईंट्स जिथे फंक्शन हे मॅक्सिमम किंवा मिनिमम मूल्य घेऊ शकते म्हणून आपल्याला इंटेरिअर गृहीत धरावे लागते आणि आपल्याला बाऊंडरीज सुद्धा गृहीत धराव्या लागतात जेव्हा आपल्याला बंद आणि बाऊंडेड डोमेन असतो तर येथे या पॉईंट्स ला फंक्शन चे आपण मूल्यमापन करू कारण आपला रस ग्लोबल मॅक्सिमम मिनिमम शोधण्यात आहे लोकल मॅक्सिमम किंवा मिनिमम साठी हा प्रत्येक पॉईंट ओळखण्याची आपल्याला गरज नाही म्हणून ला फंक्शन हे मूल्य 4 घेत आहे आणि हे 2 घेत आहे आणि वगैरे म्हणून येथे या सर्व पॉईंट्सला ही सर्व मूल्ये आपण मोजली आहेत आणि नंतर आपल्या असे लक्षात आले की हे जे फंक्शन आणि पॉईंटला घेते ते सर्वांमध्ये मिनिमम आहे आणि पॉईंट ला हे 4 मॅक्सिमम 1 आहे तर येथे इंटेरिअर ला पॉइंट ला फंक्शन मॅक्सिमम घेते आणि ते पॉईंट or ला मिनिमम घेते ज्याचे मूल्य आहे तर ही बाऊंडेड डोमेन सोबतची समस्या होती आधीच्या समस्या ओपन डोमेन मध्ये होत्या म्हणून जिथे आपण बाऊंडरी गृहीत धरली नाही कारण तिथे समस्येमध्ये बाऊंडरी नव्हती परंतु येथे आपल्याला गृहीत धरावी लागेल जर तिथे बाऊंडरी असेल आणि डोमेन बंद असेल नंतर आपल्याला बाऊंडरीज सुद्धा पहाव्या लागतील कारण मॅक्सिमम आणि मिनिमम बाऊंडरीज वर असू शकतात जसे या प्रकरणात पॉईंट किंवा ला आहे तर येथे निष्कर्ष असा आहे की मॅक्सिमम आणि मिनिमम हे फक्त डोमेनच्या बाऊंडरी पॉईंट्स ला निर्माण होऊ शकतात हे एक आहे आणि दुसरे क्रिटिकल पॉईंट्स जे आपल्याला मॅक्सिमम आणि मिनिममच्या शक्य उमेदवारांसाठी पहायचे आहेत तर ही संदर्भे आहेत